हॅलो हाय एव्हरीवन डिजास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर या सिरीज साठी तुमचे स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण डिझास्टर व्हलनेरलॅबीलीटीचे काही कन्सेप्ट पाहणार आहोत मी शुभज्योती समादार डिजास्टर प्रिवेंशन रिसर्च इन्स्टिट्यूट क्योटो युनिव्हर्सिटी जपान Kyoto University Japan बऱ्याच काळापासून डिझास्टर हा एक केवळ फिजिकल इव्हेंट म्हणून विचारात घेतला गेला आहे हा फिजिकल इव्हेंट मोठा असला तर डिझास्टर नक्कीच मोठा ठरतो आणि हा फिजिकल इव्हेंट लहान असला तर डिझास्टर लहान असतो फिजिकल इव्हेंट नसेलच तर कोणीही डिझास्टर एस्पेक्ट करत नाही म्हणजेच सरळच आहे की बिग फिजिकल इव्हेंट बिगर डिजास्टर करतो नॅचरल आणि फिजिकल इव्हेंट मुळे आपल्याला डिझास्टर फेस करावे लागतात म्हणूनच डिजास्टर मॅनेज करण्यासाठी इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीकल सोल्युशन्स वर फोकस करणे महत्त्वाचे आहे स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे माऊंटन वरून फुट हिल्स कडे स्टोन येत आहेत परंतु आपल्याला माहिती आहे की काही होणार नाही म्हणून आपण त्याचे काळजी करत नाही असे का होते त्याचे सिंपल कारण म्हणजे हा एक सिम्पल पोटेन्शियल हजार्ड आहे आणि त्यामुळे येथे काही इफेक्ट होणार आहे स्टोन येणे हा केवळ फिजिकल इव्हेंट फेनॉमेन किंवा ह्यूमन ऍक्टिव्हिटी सुद्धा असू शकते त्यामुळे काही इफेक्ट देऊ शकतात उदाहरणार्थ इंजुरी ह्यूमन लॉस प्रॉपर्टी डॅमेज सोशल अँड इकॉनोमिक डिस्ट्रक्शन एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन इत्यादी असे इव्हेंट लाटेन्ट असतात ते प्रोबॅबिलिटी वर डिपेंड असतात ते कोठून येतात यावर देखील डिपेंड असतात जोपर्यंत ह्युमन बीइंग संबंध येत नाही तोपर्यंत आपण या फिजिकल इव्हेंट फेनॉमेन बद्दल काळजी करत नाही आपण मागे चर्चा केलेल्या लेक्चर प्रमाणे हिमालयातील अवलांचेस बद्दल आपण काळजी करत नाही खोल समुद्रात होणाऱ्या भुकंपा बद्दल आणि जोपर्यंत सुनामी मेन लँड पर्यंत येत नाही तोपर्यंत आपण काळजी करत नाही फुट हिल्स कडे स्टोन येत आहेत परंतु एखादा ह्युमन बीइंग तेथे काम करत नसेल तर आपण येणारे स्टोन डिजास्टर किंवा रिस्की समजणार नाही समजा पाऊस पडत आहे आणि एखादा ह्युमन बीइंग फुट हिल्स जवळ काम करत असेल तर येणारे वरून स्टोन त्याला लागू शकतात तेव्हा आपल्याला त्याचे महत्त्व लक्षात येईल म्हणजेच तो मनुष्य एका प्रकारच्या हजार्ड ला एक्सपोज होतो म्हणूनच आपल्यासाठी पर्टिक्युलर डिजास्टर किंवा रिस्क मॅनेज करणे महत्त्वाचे कॉन्सर्न आहे खरे कारण तर सिम्पल आहे एखादा ह्युमन बीइंग फुट हिल्स जवळ काम करत नसेल किंवा तेथे केवळ फॉरेस्ट असेल तर आपण काळजी करणार नाही वरून येणारे वरून स्टोन रिस्की समजणार नाही त्यामुळे कोणताही ह्यूमन लॉस किंवा ह्युमन इफेक्ट होणार नाही केवळ किती लोक एक्सपोज झाले तो मुद्दा नसून ते कोण होते त्यांचे चारक्टरिस्टीस काय आहेत ते तरुण आहेत काय म्हातारे आहेत का त्यात काही मुले आहेत काय ते गरीब आहेत किंवा श्रीमंत इत्यादी गोष्टींवर डिपेंड असते बेस्ट डिझास्टर रिस्क बद्दल चर्चा करताना ह्युमन चारक्टरिस्टीस महत्त्वाचे ठरतात साधारण पणे गरीब लोक श्रीमंत पेक्षा जास्त व्हेलनेराबल असतात तसेच सीनियर सिटीजन तरुणांपेक्षा जास्त व्हेलनेराबल असतात पण मुलं लहान मुले कॉमन लोकांपेक्षा जास्त व्हेलनेराबल असतात म्हणूनच लोकांचे त्यावेळेस चारक्टरिस्टीस महत्त्वाचे ठरतात त्याचप्रमाणे कोणत्या प्रकारच्या सेटलमेंट आहेत ते देखील महत्त्वाचे ठरते कोणत्या प्रकारचे बिल्डिंग आहे कच्चे घर आहे का पक्के घर आहे का उडण लाकडी घर आहे का स्टील्ट घर आहे किंवा काँक्रीट चे घर आहे का बिल्डिंग चारक्टरिस्टीस आणि पॉप्युलेशन महत्त्वाचे ठरते वरून येणारा स्टोन ऍक्च्युली या ठिकाणी कसा इफेक्ट करू शकतो ते पाहता येते त्या ठिकाणी ह्युमन लॉस सोशल इकॉनोमिक लॉस किंवा प्रॉपर्टी डॅमेज होऊ शकते व्हलनेरलॅबीलीटी कंडिशन फिजिकल सोशल इकॉनोमिक एन्व्हायरमेंट फॅक्टर किंवा एक्सटेंडेड प्रोसेस या घटनांनी ठरवली जाते पर्टिक्युलर हजार्ड ला एक्सपोज झालेला पर्टिक्युलर ऑब्जेक्ट इम्पॅक्टेड होतो जर मी एखाद्याला कीक मारली तर तो त्याचा प्रतिकार करू शकेल कोणी अशक्त आहे म्हणून विरोध करू शकत नाही म्हणून जरी मी एखाद्यास जबरदस्तीने ढकलले किंवा कीक मारली परंतु त्याचा इम्पॅक्ट केवळ माझ्या कॅपॅसिटीवरच नाही तर कोणावर कीक मारली आहे यावर देखील अवलंबून असते चारक्टरिस्टीस नुसार कुणी रेसिस्ट करू शकेल तर कुणी रेसिस्ट करू शकणार नाही जर मलाच भूकंपाचा धक्का लागला तर माझे कॅपॅसिटी कंडिशन चारक्टरिस्टीस नुसार मी शॉक रेसिस्ट करू शकेल या ठिकाणी आपल्याला डिझास्टर रिस्क आधीच माहिती आहे डिसिजन बद्दल आदेश आधीच एग्री झाले आहे याठिकाणी तीन क्रिटिकल कंपोनेंट आहेत एक म्हणजे हजार्ड काही लाटेन्ट फिजिकल इव्हेंट मुळे काही प्रमाणात पोटेन्शियल डॅमेज एक्सपोजर काही लोकांच्या सेटलमेंट हजार्ड आणि व्हलनेरलॅबीलीटीला एक्सपोज होतात साधारणपणे डिजास्टर हे तीन क्रिटिकल कंपोनेंटचे फंक्शन म्हणून कन्सिडर केले जाते

डिझास्टर व्हलनेरलॅबीलीटी नवीन कन्सेप्ट नाही गेल्या दोन दशकांपासून त्याबद्दल चर्चा होत आहे परंतु महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे अशा प्रकारच्या आयडिया प्रॅक्टिकली तयार करणे डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी किंवा डिझास्टर रिस्क रेडक्शन स्ट्रॅटेजी अँड पॉलिसी तयार करणे असा आहे आपल्याला डिझास्टर व्हलनेरलॅबीलीटी चा अर्थ आणि त्याचे चारक्टरिस्टीस माहिती असणे आवश्यक आहे सध्या आपल्याकडे बऱ्याच डेफिनिशन आहेत त्यापैकी कोणती तरी एक एग्री करून आपण कॉन्सेंसूस डिसिजन पर्यंत आलो नाही सायंटिस्ट प्रॅक्टिशनर प्लॅनर यांचे डिझास्टर व्हलनेरलॅबीलीटी रिलेटेड इंडिकेटर पॅरामीटर्स डेफिनिशन संदर्भात डिफरंट ओपिनियन आहेत डिझास्टर व्हलनेरलॅबीलीटी रिलेटेड क्रिटिकल थिओरिटिकेल अस्पेक्ट कन्सप्च्युअल अस्पेक्ट पाहणे आणि डिझास्टर व्हलनेरलॅबीलीटी कशाप्रकारे डिफाइन करतात ते समजून घेणे महत्त्वाचे आहे या ठिकाणी या लेक्चरमध्ये आपण डिझास्टर व्हलनेरलॅबीलीटी रिलेटेड दोन प्रोमिनन्ट अर्ली थिओरि किंवा कन्सेप्ट वर फोकस करू पहिले म्हणजे डबल स्ट्रक्चर ऑफ व्हलनेरलॅबीलीटी हे 2001 मध्ये बोहले कडून मांडण्यात आले ते देखील डिझास्टर व्हलनेरलॅबीलीटी कडे दोन अस्पेक्ट ने पाहतात त्यांच्या मते डिझास्टर आणि व्हलनेरलॅबीलीटी हे दोन इम्पॉर्टंट कंपोनेंट आहेत व्हलनेरलॅबीलीटी संदर्भात एक इंटरनल आणि दुसरा एक्स्टर्नल हे दोन इम्पॉर्टंट कंपोनेंट आहेत इंटरनल कंपोनेंट म्हणजे काय इंटरनल कंपोनेंट म्हणजे कॉपिंग कंपोनेंट आता कॉपिंग कंपोनेंट म्हणजे काय ऍक्च्युली माझी कॅपॅसिटी मी कशाप्रकारे रेसिस्ट बाउन्स बॅक किंवा एखाद्या पर्टीक्युलर इव्हेंट बद्दलचा शॉक कशाप्रकारे एप्ससॉरब करतो एखादा इव्हेंट येईल काही नाहीतर होईल आणि मी ते कशाप्रकारे कोप अप् करेल याबद्दलची माझी कॅपॅसिटी काहीतरी घडले तर मी किती एक्सटेंड पर्यंत तो प्रॉब्लेम ओव्हर कम करू शकतो तो प्रॉब्लेम म्हणजे रिस्क असेल किंवा डेंजर मी तो शॉक कशाप्रकारे एप्ससॉरब रेसिस्ट करू शकेल उदाहरणार्थ गरीब लोक फायनान्शिअल रेसिस्ट करू शकत नाही परंतु श्रीमंत लोक फायनान्शिअल रेसिस्ट करतात एखाद्या श्रीमंत माणसाचे दुकान किंवा बिजनेस डिझास्टर मुळे आफ्फेक्टेड झाले तर तो सहज पणे रिकव्हर करू शकतो कारण त्याच्याकडे जास्त प्रमाणात कॅपिटल असते एग्रीकल्चर वर डिपेंड असलेला माणूस किंवा लँड लेबर कदाचित डिझास्टर नंतर आफ्फेक्टेड होणार नाही परंतु त्याला बाउन्स बॅक होणे खूप डिफिकल्ट असते कारण त्याच्याकडे आता पैसे नसतील किंवा तो एखादे शॉप ओनर असेल त्याचे घर किंवा शॉप डिझास्टर ने इफेक्टेड झाले तर त्याला बिझनेस पुन्हा सुरू करण्यासाठी खूप वेळ लागेल कारण आता त्याच्याकडे खूपच कमी पैसे असतील म्हणजेच मी कशाप्रकारे रेसिस्ट करतो किंवा रिकव्हर होऊ शकतो हा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे म्हणूनच कोपिंग आयडिया म्हणजे हजार्ड पासून माझी अँटीसिपेट कोपअप् रेसिस्ट आणि रिकव्हर होण्याची कॅपॅसिटी यालाच इंटरनल कंपोनेंट म्हणतात ही कॅपॅसिटी इंडिव्हिज्युअल इंटरनल चारक्टरिस्टीस किंवा कम्युनिटी चारक्टरिस्टीस वर डिपेंड असते ही कॅपॅसिटी एक्सओगेनोस व्हेरिएबल नाही परंतु हा इंटरनल कंपोनेंट बऱ्यापैकी स्वतःच्याच हातात असतो किंवा ग्रुप कम्युनिटी द्वारे कंट्रोल असतो

दुसऱ्या बाजूला आपल्याकडे एक्स्टर्नल कंपोनेंट असतो तो आपण कंट्रोल करू शकत नाही तो एक्सओगेनोस व्हेरिएबल असतो असे एक्स्टर्नल कंपोनेंट कोणते आहेत डबल स्ट्रक्चर व्हलनेरलॅबीलीटी एक्सपोजर म्हणजे एक्स्टर्नल व्हेरिएबल कन्सिडर केले जाते एखादा शॉक किंवा इव्हेंट नॅचरल फेनॉमेन किंवा काही एपिडेमिकस इत्यादी प्रकारचे डिफेन्स लेस स्पेशल एक्सपोजर ठरतात सोशल आणि इन्स्टिट्यूशन स्ट्रक्चर त्यांचे डिफाइन केलेले फीचर्स यामुळे देखील इंडिव्हिज्युअल लोक पर्टिक्युलर इव्हेंट एक्सपोजर होऊ शकतात उदाहरणार्थ थ्रेट एक्सपोजर मी बाहेर पडलो तर माझ्याकडे नेटवर्क कमी आहे ऍक्च्युली यामुळे माझे हजार्ड थ्रेट रिस्क एक्सपोजर वाढते बोहले कडून मांडण्यात आलेल्या डबल स्ट्रक्चर ऑफ व्हलनेरलॅबीलीटी मध्ये दोन कंपोनेंत आहेत प्रथम म्हणजे एक्स्पोजर आणि ते आपण तीन डिफरंट डायमेन्शन स्वरूपात अंडरस्टँड करू शकतो त्यातील पहिले म्हणजे ह्यूमन इकॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह पॉप्युलेशन डायनामिक्स कॅपॅसिटी टू मॅनेज एन्व्हायरमेंट पॉप्युलेशन ग्रोथ आणि ह्यूमन इकॉलॉजि पोपुलेशन ग्रोथ कॅपॅसिटी टू मॅनेज एन्व्हायरमेंट याकडे कशा पद्धतीने पाहते तसेच एंटीतलेमेंट थेअरी कॅपॅसिटी थेअरी आणि आपल्या एकोनोमिक नीड सिक्युअर करण्यासाठी लोकांकडून कशा पद्धतीने कंट्रोल वापरले जातात पॉलिटिकल इकॉनोमिकल अॅप्रोच असमानता किंवा डिसपॅरिटीएस ऑफ अससेट्स पावर स्ट्रक्चर इत्यादी प्रकारचे इशू अॅप्रोचेस एक्सपोजर संबंधित चर्चा करताना कन्सिडर करायला हवेत लोकांचे कॉपिंग अंडरस्टँडिंग करत असताना आपण क्रायसिस अँड कॉन्फ्लिक्ट स्टडी मधून आयडिया बोरो करू शकतो काही लोकांना अससेट्स अँड रिसोर्सेस ऍक्सेस असतो तोच मुद्दा इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप मध्ये कॉन्फ्लिक्ट ठरू शकतो काहीवेळेस एक्शन थेअरी अॅप्रोचेस म्हणजे फ्रिक्वेटली लोक कशा पद्धतीने वागतात कशाप्रकारे रियाक्ट करतात सोशल इकॉनोमिक आणि गव्हर्मेंट कंसट्रेन काय आहेत एक्सेस मॉडेल काय आहे उदाहरणार्थ मितीगेशन ऑफ व्हलनेरलॅबीलीटी थ्रोऊ एक्सेस असे अॅप्रोचेस ज्या लोकांनी व्हलनेरलॅबीलीटी साठी रिस्पोंड केले आहे त्यांचे इंडिव्हिज्युअल कॉपिंग चारक्टरिस्टीस किंवा इंटरनल चारक्टरिस्टीस अंडरस्टँडिंग साठी मदत करतील व्हलनेरलॅबीलीटीचे अजून जास्त प्रोमीनेंट अँड पॉप्युलर कन्सप्च्युअल आयडिया म्हणजे सस्टेनेबल लाईव्हलीहूड फ्रेमवर्क खरें तर ते व्हलनेरलॅबीलीटी नाहीत या परंतु पायोनियरिंग अॅप्रोच च्या मदतीने व्हलनेरलॅबीलीटीचे डिफाइन आणि कोट करण्यात आल्या आहेत अशा प्रकारचे अॅप्रोचेस डिझास्टर रिस्क आणि इतर प्रकारच्या रिस्क मॅनेजमेंट साठी रेग्युलरली वापरले जातात ही आयडिया ओरिजिनली रॉबर्ट चेंबर अँड कॉनवे यांनी खूप आधी म्हणजे 1992 साली डेव्हलप केली होती त्यांनी पावर्टी अँड लाईव्हलीहूड इशू बद्दल चर्चा केली आणि त्यानंतर त्यांचे मॉडेल डीएफआयडी म्हणजे डिपार्टमेंट फोर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट यांच्याकडून ऍडॉप्ट करण्यात आले त्यांचा फोकस गरीब लोकांवर आणि त्यांच्या लाईव्हलीहूड वर आहे लोकांच्या डेव्हलपमेंट साठी डेव्हलपमेंटच्या दृष्टीने व्हलनेरलॅबीलीटी म्हणजे डिझास्टर पर्स्पेक्टिव्ह फारसा नाही परंतु गरीब लोकांचे लाईव्हलीहूड हे त्यांच्या मॉडेलचे सेंटर आहे व्हलनेरलॅबीलीटी म्हणजे एक प्रकारचा शॉक ट्रेंड किंवा सीजनलिटी ज्याचा लोकांच्या कॅपॅसिटी वर लाईव्हलीहूड मेंटेन करताना इन्फ्लुएन्स होतो बेसिकली व्हलनेरलॅबीलीटी लोकांच्या लाईव्हलीहूड मॅनेज करण्याच्या कॅपॅसिटीशि डायरेक्टली कनेक्टेड असते या ठिकाणी आपण सस्टेनेबिलिटी आणि लाईव्हलीहुड या दोन महत्त्वाच्या कंपोनेंट बद्दल चर्चा करणार आहोत लाईव्हलीहूड डिफरंट कंडिशन्स मध्ये सस्टेनेबल होते तसेच कोणत्या कंडिशन्स मध्ये लाईव्हलीहूड सस्टेनेबल होते ते आपण पाहू कोणताही एक्स्टर्नल शॉक उदाहरणार्थ नॅचरल डिझास्टर किंवा एपिडेमिकस फेस करण्यासाठी रेसिलियन्ट असताना ते बाउन्स बॅक होऊ शकतात ते फिनिश होत नाहीत आपण म्हणू शकतो की अशा प्रकारचे लाईव्हलीहूड किंवा अशा लोकांना रिस्क व्हलनेरलॅबीलीटी नाही त्याचप्रमाणे कोणाचेही लाईव्हलीहूड एक्स्टर्नल एजन्सी किंवा सपोर्ट वर डिपेंड नको खेड्यातील कम्युनिटी चा विचार करता आपल्या लक्षात येईल की ती लोक सेल्फ डिपेंडंट असतात ते इतर एक्स्टर्नल लोकांवर डिपेंड नसतात अशा लोकांना आपण सस्टेनेबल म्हणू शकतो त्या लोकांबद्दल केवळ शॉर्ट टर्म चा विचार न करता लॉंग टर्म साठी त्यांचे लाईव्हलीहूड कसे रेसिलियन्ट असते त्यांचे लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह म्हणजे स्वतःचे उदरनिर्वाह चालविण्यासाठी इतरांच्या रोजीरोटीच्या पर्यायांना किंवा निवडींना हानी न पोहचविणे रॉबर्ट चेंबर अँड कॉनवे यांच्या मॉडेल नुसार लोक व्हलनेरलॅबीलीटी कॉंटेक्सच्या दृष्टीने ऑपरेट करत आहे व्हलनेरलॅबीलीटी कॉंटेक्स काय आहे व्हलनेरलॅबीलीटी कॉंटेक्स शॉक ट्रेंड अँड सीजनलिटी या तीन चारक्टरिस्टीस च्या मदतीने डिफाइन करता येतो शॉक काय आहेत एक म्हणजे नॅचरल शॉक उदाहरणार्थ फ्लड ड्राफत अँड सायक्लोन इत्यादी दुसऱ्या प्रकारचे हेल्थ शॉक म्हणजे कॉलरा डेंग्यू सारखे एपिडेमिक्स इकॉनोमिक शॉक उदाहरणार्थ फायनान्शियल रिसेशन किंवा फॅमिली मेंबर्सचा मृत्यू होणे किंवा सीरिया श्रीलंका बोस्निया सारख्या किंवा इतर बऱ्याच कंट्री मध्ये होणारे सिव्हिल वॉर वायलेंस इत्यादी सिव्हिल वॉर वायलेंस संबंधित इंडिव्हिज्युअल जास्त व्हेलनेराबल असतात अशा प्रकारचे इव्हेंट शॉक म्हणून कन्सिडर केले जातात आणि लोक देखील व्हलनेरलॅबीलीटी कॉंटेक्स मध्ये जगत असतात दुसरे सीजनलिटी अँड सीजनल क्रॉप फूड ची एग्रीकल्चर लेबर किंवा प्रोडकशन मूळे किंमत बदलत असते प्रोडकशन कमी किंवा जास्त आहे कारण हवामान बदलामुळे कदाचित यावर्षी प्रोडकशन जास्त नाही किंवा कदाचित फूड अवेलेबिलिटी किंवा एम्प्लॉयमेंट ओप्पोर्तूनिटी पर्टिक्युलर सीजन मध्ये मला किती दिवस एम्प्लॉयमेंट ओप्पोर्तूनिटी असेल कदाचित हिवाळ्यात मला एग्रीकल्चर लेबर म्हणून नोकरी मिळणार नाही कारण यावेळी कोणीही पीक घेत नाही आणि पावसाळ्याच्या दिवसात आमच्याकडे चांगली नोकरी आहे पॉप्युलेशन ट्रेंड अँड चेंज जर पॉप्युलेशन वेगाने वाढत असेल तर ती देखील लोकांना व्हलनेरलॅबीलीटी कॉंटेक्स असू शकते जपान अँड युरोपियन कंट्री मध्ये पॉप्युलेशन चा प्रश्न आहे त्या कम्युनिटी मध्ये मोजकेच तरुण लोक आहेत तर यामुळे त्या कम्युनिटी ची व्हलनेरलॅबीलीटी देखील वाढू शकते एन्व्हायरमेंटल चेंज किंवा काही टेक्नॉलॉजिकल चेंज मार्केट अँड ट्रेड ग्लोबलायझेशन जागतिकीकरण आणि गव्हर्नमेंट काही गव्हर्नमेंट त्यांच्या पॉलिसी स्टेबल आहेत तर काही गव्हर्नमेंट त्यांच्या पॉलिसी स्टेबल नाहीत जर पॉलिटिकल सिच्युएशन गडबडीत असेल तर नक्कीच लोकांची व्हलनेरलॅबीलीटी वाढेल

लोकांच्या व्हलनेरलॅबीलीटी कॉंटेक्स डिफाइन करण्यासाठी शॉक ट्रेंड अँड सीजनलिटी या तीन कंडिशन इम्पॉर्टंट आहे व्हलनेरलॅबीलीटी कॉंटेक्स मुख्यत्वे गरीब लोकांच्या हाऊस होल्ड कॅपॅसिटी वर किंवा इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी वर इफेक्ट करते लोकांकडे अॅक्च्युअली डिफरंट प्रकारच्या कॅपॅसिटी किंवा कॅपिटल असते उदाहरणार्थ ह्यूमन कॅपिटल सोशल कॅपिटल फायनान्शियल कॅपिटल अँड फिजिकल कॅपिटल आता दोन्ही गोष्टी कॅपिटल अँड व्हलनेरलॅबीलीटी इंटरलींक आहेत कॅपिटल च्या मदतीने व्हलनेरलॅबीलीटी शॉक काय आणि किती प्रमाणात आहे हे डिफाइन करता येते लाईव्हलीहूड असेट्स किंवा कॅपिटल कडे कसे पहावे साधारणपणे आपण म्हणतो की लाईव्हलीहूड असेट्स म्हणजे पाच कॅपिटल असतात ह्यूमन कॅपिटल सोशल कॅपिटल फायनान्शियल कॅपिटल फिजिकल कॅपिटल अँड नॅचरल कॅपिटल इत्यादी ह्यूमन कॅपिटल नॉलेज अँड स्किल उदाहरणार्थ एज्युकेशन किंवा गुड हेल्थ मी कॅपेबल पर्सन मला नुट्रीशन इनफ फूड मिळतात माझी वर्क करण्याची अबिलिटी आहे मी कोणतेही सिच्युएशन ऍडॉप्ट करू शकतो सोशल कॅपिटल अर्थातच माझे नेटवर्क नेटवर्क खूप चांगले कार्य करते माझे ह्यूमन नेटवर्क एकमेकांशी कनेक्शन किंवा एखाद्या ग्रुप मध्ये मेम्बरशिप फॉर्मल आणि इंफॉर्मल जसे की मी एखाद्या क्लबमध्ये जाऊ शकते किंवा कदाचित पूजामध्ये किंवा कोणत्याही प्रकारचे फॉर्मल आणि इंफॉर्मल रिलेशनशिप माझे सोशल कॅपिटल डिफाइन करतात जर मी औटकॅस्टेड बहिष्कृत झालो असेल तर किंवा मला कोणत्याही पर्टिक्युलर ग्रुप मध्ये इंक्लुड केले गेले नाही तर असे वाटते की मी एकटे पडलो आहे माझी शॉक किंवा थ्रेट एप्ससॉरब करण्याची कॅपॅसिटी कमी आहे ट्रस्ट अँड मुतुअल सपोर्ट इमर्जन्सी किंवा इतर कोणत्याही सिच्युएशनमध्ये आपल्याला इतरांशी को ऑपरेट करावे लागते एकमेकांवर ट्रस्ट ठेवावा लागतो कारण ट्रस्ट मुळे अनसर्टिनटी कमी होते ग्रुपमधील इंडिव्हिज्युअल लोकांचा एकमेकांचे एकमेकांशी ट्रस्ट अँड मुतुअल सपोर्ट खुप इम्पॉर्टंट आहे तो एक प्रकारचे सोशल कॅपिटल आहे त्यासाठी काही रुल आणि सोशल नॉर्म्स असतात काही लोकांना त्यांचे लाईव्हलीहूड मेण्टेन करण्यासाठी बऱ्याच अपॉर्च्युनिटी ओपन एक्सेस मिळतो हिरअर्चिकॅल सोसायटीमध्ये लो कास्ट किंवा लो क्लास लोकांना रिस्ट्रिक्टेड केले जाते त्यांच्या अचीवमेंट सोसायटी गृहीत धरत नाही त्यांना इतरांशी कॉम्पेट करण्यासाठी पुरेशी अपॉर्च्युनिटी दिली जात नाही त्यांच्या सोशल आणि एकोनोमिक मोमेंट्स डिफरंट सोशल नॉर्म्स प्रमाणे रिस्ट्रिक्टेड केल्या जातात एक्च्युअली यामुळे त्यांची व्हलनेरलॅबीलीटी वाढते आणि लीडरशिप सुद्धा चांगला लीडर असणे खूप इम्पॉर्टंट आहे एखादा लीडर कोणकोणत्या प्रकारच्या क्वालिटी कॅरी करू शकतो हे देखील व्हलनेरलॅबीलीटी लेवल वर डिपेंड आहे डिसिजन मेकिंग मध्ये पार्टिसिपेशन माझ्याकडे ओनरशिप असेल तर मला व्हिलेज मधील डिसिजन मेकिंग प्रोसेस मध्ये पार्टिसिपेशन करण्याचा हक्क आहे शेजारील गावांच्या डिसिजन मेकिंग प्रोसेस मध्ये पार्टिसिपेशन करता येते मला डिसिजन वर प्रभाव टाकता येतो ती ग्रेट कॅपॅसिटी असते त्याचा माझ्या व्हलनेरलॅबीलीटी वर डायरेक्ट इम्पॅक्ट होतो सोशल कॅपिटल नंतर आपल्याला फिजिकल कॅपिटल म्हणजे कम्युनिटी साठी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर उदाहरणार्थ ट्रान्सपोर्ट सिस्टम किंवा शेल्टर किंवा बिल्डिंग पुरेसा वॉटर सप्लाय सॅनिटेशन इन्फॉर्मेशन एक्सेस इत्यादी गोष्टींचा विचार करायला हवा अशाप्रकारे एखादे व्हिलेज डिफाइन करता येते तुम्ही फिजिकल कॅपिटल किंवा अफोर्डेबल एनर्जी च्या आधारावर एक व्हिलेज दुसऱ्या व्हिलेज सोबत सहजपणे कम्पेअर करू शकतात प्रोड्युसर गुड्स प्रोडक्शन करत असतो उदाहरणार्थ फर्टीलायझर सीड पेस्टिसाइड्स Fertilizers seeds pesticides प्रोडक्शन साठी लागणारे टूल्स इक्विपमेंट आणि टेक्नॉलॉजी यांचा समावेश प्रोड्युसर गुड्स किंवा लोकल टेक्नॉलॉजी म्हणून करता येतो त्यानंतर फायनान्शियल कॅपिटल फायनान्शियल कॅपिटल म्हणजे काय अफोर्डेबल स्टॉक उदाहरणार्थ बँक डिपॉझिट किंवा सेविंग क्रेडिट लाईव्ह स्टॉक ज्वेलरी इत्यादी प्रकारचे अफोर्डेबल स्टॉक म्हणून कन्सिडर केले जातात रेगुलर मनी फ्लो इंफ्लो उदाहरणार्थ पेन्शन रेमित्तन्स वेजेस इत्यादी नॅचरल कॅपिटल काय आहेत लॅन्ड फॉरेस्ट मरिन एन्व्हायरमेंटल सर्विस Land forests marine environmental services या सर्व गोष्टी नॅचरल कॅपिटल म्हणून कन्सिडर केल्या जातात श्रीमंत लोकांकडे जास्त फायनान्शियल ह्यूमन कॅपिटल असते तर गरीब लोकांकडे फायनान्शियल ह्यूमन आणि फिजिकल कॅपिटल कमी असते वर स्लाईड मध्ये लॅन्डलेस लेबर चे उदाहरण दिले आहे त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर ह्यूमन कॅपिटल होते परंतु तो अशिक्षित शिक्षण न घेतलेला हेल्थ नाही स्किल आणि सोशल कॅपिटल नसलेला आऊट कास्टेड कम्युनिटी नेटवर्क नसलेला गावच्या निर्णयावर त्याचा परिणाम होऊ शकत नाही अशा कम्युनिटीला कमी दर्जा आहे आणि त्यांचे एक्स्टर्नल नेटवर्क नाही फिजिकल कॅपिटल इरिगेशन फॅसिलिटी नसलेली शेती केवळ पावसावर अवलंबून असते फिजिकल कॅपिटल मध्ये ऑरगॅनिक फर्टीलायझर लोकल फार्मिंग टेक्नॉलॉजी ट्रॅडिशनल एग्रीकल्चर नॉलेज यांचा समावेश होतो फायनान्शियल कॅपिटल लो वेजेस सेविंग आणि रेमित्तन्स नसणे बँक लोन एक्सेस नसणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो नॅशनल कॅपिटल लँड नसणे पूरग्रस्त किंवा दुष्काळी भागात राहणे इत्यादी गोष्टींचा समावेश असतो वरील सर्व गोष्टी व्हलनेरलॅबीलीटी कॉंटेक्स स्वरुपात डिफाइन कराव्या लागतात आणि तसेही लाईव्हलीहूड असेट्स किंवा डिफरंट कॅपिटल व्हलनेरलॅबीलीटी रीडिफाइन करण्यासाठी वापरतात पण या दोन गोष्टी इन्स्टिट्यूशन पॉलिसी आणि प्रोसेस वर कशाप्रकारे इन्फ्लुएन्स करतात ते 5 डिफरंट प्रकारच्या कॅपिटलमध्ये 5 एक्सेस आणि कॅपिटल दरम्यान एक्सचेंज तसेच इकॉनोमी तसेच इतर रिटर्न साठी लाईव्हलीहूड स्ट्रॅटेजि टर्म डिफाइन करतात ट्रान्सफॉर्मेशन स्ट्रक्चर आणि प्रोसेस काय आहे इन्स्टिट्यूशन ऑर्गनायझेशन पॉलिसी अँड लेगिंस्लॅशन्स शेपिंग लाईव्हलीहूड काय आहे आणि ते कशा पद्धतीने ऑपरेट करतात ट्रान्सफॉर्मेशन स्ट्रक्चर आणि प्रोसेस म्हणजे गव्हर्मेंट पॉलिसी त्या लोकल रिजनल किंवा सेंट्रल गव्हर्मेंट च्या असू शकतात पॉलिसीचा ह्यूमन कॅपिटल आणि व्हलनेरलॅबीलीटी एनजीओ पॉलिसी त्या येतील किंवा नाही यासारख्या गोष्टींवर ग्रेट इम्पॅक्ट पडतो संयुक्त राष्ट्रांसारखी इंटरनॅशनल संस्था किंवा तेथील इन्स्टिट्यूशन कशा आहेत या इन्स्टिट्यूशन चे स्ट्रक्चर पॉलिटिकल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्टर रिप्रेझेंटेटिव्ह एक्झिक्युटिव्ह एजन्सिज सिव्हिल सोसायटी आणि एनजीओ पॉलिटिकल पार्टी आणि कायदा कमर्शियल एंटरप्राइझ यासारख्या गोष्टींची परिस्थिती काय आहे डिसिजन मेकर कोण आहे आणि कोणते डिसिजन आहे यावर प्रोसेस डिपेंड असते प्रोसेस डेमोक्रॅटिक आहे किंवा नाही कायदे प्रथा नॉर्म्स कायदे कठोर आहेत की नाहीत ते फॉर्मल किंवा इंफॉर्मल आहेत स्पष्ट किंवा अप्रत्यक्ष आहेत या सर्व बाबी आहेत भाषा कोणत्या भाषेत ते चांगल्या पद्धतीने डॉक्युमेंट करण्यात आले आहेत कोणती भाषा वापरली जाते सोशल स्ट्रॅटिफिकेशन्स जसे की जातीव्यवस्था क्लास सिस्टम स्टेटस या सर्व गोष्टी अॅक्च्युअल प्रोसेस डिफाइन करतात व्हलनेरलॅबीलीटी कॉंटेक्स ह्यूमन कॅपिटल वर इम्पॅक्ट करतात आणि त्यानुसार इन्स्टिट्यूशन पॉलिसी आणि प्रोसेस इन्फ्लुएन्स होतात वर स्लाईड मध्ये व्हलनेरलॅबीलीटी इन्फ्लुएन्स करणारे फ्रेमवर्क आहे त्याचा परिणाम लोकांच्या लाईव्हलीहूड स्ट्रॅटेजि होतो या लाईव्हलीहूड स्ट्रॅटेजि लोकांच्या लाईव्हलीहूड आउट कम पर्यंत जातात म्हणूनच शेवटी लोकांच्या कॅपिटल आणि व्हलनेरलॅबीलीटी वर इम्पॅक्ट होतो याठिकाणी लोकांकडून घेतल्या जाणाऱ्या लाईव्हलीहूड स्ट्रॅटेजि दिल्या आहेत एक म्हणजे व्हलनेरलॅबीलीटी कॉंटेक्स लाईव्हलीहूड असेट्स अँड कॅपिटल कंबाईन करून स्ट्रक्चर अँड प्रोसेस ट्रान्सफर करणे मी कोणत्या व्हलनेरलॅबीलीटी ला एक्सपोज झालो आहे लाईव्हलीहूड स्ट्रॅटेजि मुळे कोणत्या प्रकारचे कॅपिटल कोणत्या प्रकारचे गव्हर्नन्स किंवा स्ट्रक्चर डिफाइन झाले आहे ऍक्च्युली व्हलनेरलॅबीलीटी कॉंटेक्स कॅपिटल वर इन्फ्लुएन्स करते आणि त्यानंतर कॅपिटल सुद्धा व्हलनेरलॅबीलीटी कॉंटेक्स वर इन्फ्लुएन्स करते या दोन्ही गोष्टी कम्बाईन करून इन्स्टिट्यूशन पॉलिसी आणि प्रोसेस वर इन्फ्लुएन्स करते त्याचप्रमाणे इन्स्टिट्यूशन पॉलिसी आणि प्रोसेस डायरेक्टली लोकांच्या व्हलनेरलॅबीलीटी आणि कॅपिटल वर इन्फ्लुएन्स करते लोकदेखील फ्रेमवर्क आधारित लाईव्हलीहूड स्ट्रॅटेजि स्वीकारतात शेवटी हा कन्सेप्ट म्हणजे लाईव्हलीहूड साठी काही आउटकम लागतात त्याचा इम्पॅक्ट कॅपिटल आणि व्हलनेरलॅबीलीटी वर होतो माझे म्हणणे ऐकण्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद मी तूमचा आभारी आहे